नमस्कार या आठवड्यात आपण काही टू पोर्ट पॅरामीटर्स विषयी विशेषतः z पॅरामीटर्स y पॅरामीटर्स आणि नंतर h पॅरामीटर्स g पॅरामीटर्स विषयी चर्चा केली आहे त्यानंतर मागील व्याख्यानामध्ये आपण T पॅरामीटर्सबद्दल म्हणजे ट्रान्समिशन पॅरामीटर्सबद्दल चर्चा केली आहे आता जेव्हा सिस्टम खूपच मोठी आणि कॉम्प्लेक्स आहे तेव्हा आपण फक्त एक टू पोर्ट नेटवर्क वापरून विश्लेषण करू शकत नाही म्हणून अशा परिस्थितीत संपूर्ण सिस्टम एका पेक्षा जास्त टू पोर्ट नेटवर्कमध्ये विभागली जाऊ शकते आणि ती एकतर सिरीज पॅरलल किंवा कदाचित कॅस्कॅडेड फॉर्मेशन मध्ये कनेक्ट केली जाऊ शकते तर आज आपण विविध टू पोर्ट नेटवर्क एकमेकांशी कसे कनेक्ट करू शकतो आणि टू पोर्ट नेटवर्कच्या सिरीज पॅरलल किंवा कॅस्केडिंग सारख्या वेगवेगळ्या टोपोलॉजिकल स्थितीत सर्वोत्तम पर्याय कोणते असतील याबद्दल चर्चा करू तर इंटरकनेक्शन ऑफ नेटवर्क या विषयाची सुरूवात करूया आपण याविषयी चर्चा केली आहे की विश्लेषण आणि डिझाइनच्या उद्देशाने मोठे कॉम्प्लेक्स नेटवर्क सब नेटवर्कमध्ये विभागले जाऊ शकते सब नेटवर्क्सला टू पोर्ट नेटवर्क म्हणून मॉडेल केले जाऊ शकते म्हणून मोठ्या आणि कॉम्प्लेक्स नेटवर्कमधून तयार केलेल्या सब नेटवर्कला आपण टू पोर्ट नेटवर्क म्हणून कन्व्हर्ट करू आणि मूळ नेटवर्क प्रमाणे कार्य करण्यासाठी आपण त्यांना एकमेकांशी जोडणार आहोत तर आता आपण असे म्हणू शकतो की टू पोर्ट नेटवर्कला बिल्डींग ब्लॉक म्हणून मानले जाऊ शकते आणि एक कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार करण्यासाठी ते एकमेकांशी जोडले जाऊ शकतात आपण अशी चर्चा केली आहे की इंटरकनेक्शन सिरीज पॅरलल किंवा कॅस्केडेड यापैकी एका स्वरूपात असू शकते आता इंटरकनेक्टेड नेटवर्क चे वर्णन 6 पॅरामीटर सेट पैकी कोणत्याही एका सेटने केले जाऊ शकते तर ते 6 सेट कोणते आहेत आपण z पॅरामीटर्स विषयी चर्चा केली त्यानंतर आपण y पॅरामीटर्स नंतर h पॅरामीटर्स त्यानंतर g पॅरामीटर्स त्यानंतर ट्रान्समिशन पॅरामीटर्स आणि इनव्हर्स ट्रान्समिशन पॅरामीटर्स बद्दल चर्चा केली म्हणजे टू पोर्ट नेटवर्कवर आधारित ह्या 6 पॅरामीटर्स विषयी आपण आपल्या मागील व्याख्यानांमध्ये चर्चा केली होती आता आपण या 6 पॅरामीटर सेटच्या मदतीने कोणत्याही इंटरकनेक्टेड नेटवर्कचे वर्णन करू शकतो परंतु तेथे काही सेट्स किंवा पॅरामीटर्स आहेत ज्यांचा निश्चितच काही फायदा होऊ शकतो तो कसा चला तर आपण एक उदाहरण घेऊया की नेटवर्क हे सिरीजमध्ये आहे म्हणजेच हे टू पोर्ट नेटवर्क मध्ये आपण तयार केलेले सब नेटवर्क आहे जर हे सब नेटवर्क सिरीजमध्ये असतील तर मोठ्या नेटवर्कच्या z पॅरामीटर्स साठी त्या प्रत्येक सब नेटवर्कच्या z पॅरामीटर्सची बेरीज केली जाते अशा परिस्थितीत जिथे आपण पहातो की नेटवर्क सब नेटवर्क सिरीजमध्ये जोडलेले आहेत तिथे मोठ्या नेटवर्कचे संपूर्ण पॅरामीटर शोधण्यासाठी z पॅरामीटर्सचा वापर करणे चांगले असते त्याचप्रमाणे जेव्हा टू पोर्ट नेटवर्क पॅरलल जोडलेले असतात त्या प्रकारात मोठ्या नेटवर्कच्या y पॅरामीटर्स साठी सर्व y पॅरामीटर्स एकत्र जोडले जाऊ शकतात तसेच तिथे कॅस्केड नेटवर्क देखील असू शकते जिथे एका नेटवर्कचे आउटपुट दुसर्या टू पोर्ट नेटवर्कला इनपुट म्हणून दिले जाते अशा वेळी मोठ्या नेटवर्कचे ट्रांसमिशन पॅरामीटर्स मिळवण्यासाठी इन्डिविजुअल ट्रांसमिशन पॅरामीटर्सचा एकत्र गुणाकार करता येतो आता सिरीज पॅरेलल आणि कॅस्केड हे 3 कॉम्बिनेशन सर्किट विश्लेषणासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणून जेव्हा आपण विविध नेटवर्क एकतर सिरीज पॅरेलल आणि कॅस्केड पद्धतीने इंटरकनेक्ट करतो तेव्हा आपण या पॅरामीटर्सचा उपयोग कसा करू शकतो हे बघूया तर आपण पहिली केस घेऊया ज्यामध्ये नेटवर्क आधीपासूनच कनेक्टेड आहे जर आपण या आकृतीमध्ये पाहिले तर आपल्याकडे दोन नेटवर्क आहेत एक नेटवर्क A आणि दुसरे नेटवर्क B आता हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत कारण संपूर्ण नेटवर्कचे व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज V1मिळवण्यासाठी इन्डिविजुअल व्होल्टेजेस म्हणजे V1aआणि V1bची बेरीज केली जाते तसेच नेटवर्क a मध्ये फ्लो होणारा करंट I1नेटवर्क b मध्ये देखील फ्लो होईल कारण सिरीज नेटवर्कच्या बाबतीत सर्व नेटवर्कमधून फ्लो होणारा करंट समान असतो तर आपण येथे असे म्हणू शकतो की नेटवर्क सीरिजमध्ये कनेक्ट केलेले आहे कारण तुम्ही संपूर्ण नेटवर्क मिळविण्यासाठी व्होल्टेजेसची बेरीज करत आहात आता आपल्याला एकूण व्होल्टेज V1V1aV1bआहे हे माहीत असल्यामुळे आपण पहिल्यांदा दोन्ही नेटवर्कसाठी z पॅरामीटर्सची समीकरणे वेगवेगळी लिहू नेटवर्क a साठी आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो की V1az11aI1az12aI2aआहे त्याचप्रमाणेV2az21aI1az22aI2aआहे म्हणून तुम्ही या आकृतीवरून पाहू शकता की हे या नेटवर्कचे z पॅरामीटर समीकरण असेल जे आपण नुकतेच पाहिले आहे तसेच दुसऱ्या टू पोर्ट नेटवर्कसाठी म्हणजे NB साठी आपण V1bz11bI1bz12bI2b आणि V2bz21bI1bz22bI2b असे लिहू शकतो आता जर तुम्ही ही आकृती बघितली तर आपण सहजपणे म्हणू शकतो की टू पोर्ट नेटवर्क सिरीजमध्ये कनेक्ट केले असल्यामुळे I1I1aI1bआहे कारण दोन्ही पोर्टमध्ये फ्लो होणारा करंट सारखाच असतो त्याचप्रमाणे V1V1aV1bआहे म्हणजे आपण ही दोन समीकरणे नेटवर्क a आणि नेटवर्क b साठी स्वतंत्रपणे लिहिलेली ही चार समीकरणे सोडवण्यासाठी वापरु शकतो आपल्याला I1I1aI1bI2I2aI2b आणि V1V1aV1b हे माहीत असल्यामुळे आपल्याला मिळेल V1V1aV1bz11az11bI1z12az12bI2 V2V2aV2bz21az21bI1z22az22bI2 तर आता या दोन समीकरणांचा वापर करून आपण लिहू शकतो की z11 z12 z21 z22 z11az11b z12az12b z21az21b z22az22b किंवा zzazb थोडक्यात संपूर्ण नेटवर्कचे z पॅरामिटर मॅट्रिक्स म्हणजे नेटवर्क a आणि b च्या वैयक्तिक z पॅरामिटर मॅट्रिक्स ची बेरीज आहे असे आपण लिहू शकतो तर आता आपण हे म्हणू शकतो की संपूर्ण नेटवर्कचे z पॅरामीटर्स म्हणजे प्रत्येक नेटवर्कच्या z पॅरामीटर्स ची बेरीज आहे म्हणून आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली ती टू पोर्ट नेटवर्कसाठी होती आपण ती सिस्टमच्या संपूर्ण नेटवर्कचा भाग असलेल्या सब नेटवर्कच्या n सेटपर्यंत वाढवू शकतो आता जर टू पोर्ट नेटवर्क कोणतेही अन्य पॅरामीटर्स वापरुन समजा h पॅरामीटर्स वापरुन दर्शवले असल्यास आपण काय करू शकतो तर नेटवर्क सीरिजमध्ये जोडलेले आहे हे आपल्याला माहित असल्याने सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा नेटवर्कच्या h पॅरामीटर्सला इन्डिविजुअल नेटवर्कच्या संबंधित z पॅरामीटर्स मध्ये कन्व्हर्ट करू आणि नंतर नेटवर्कचे संपूर्ण z पॅरामीटर्स मिळविण्यासाठी z पॅरामीटर्सचे समेशन वापरू आणि नंतर जेव्हा आपल्याला सिरीज नेटवर्कसाठी सर्किटचे सर्व पॅरामीटर्स म्हणजे संपूर्ण नेटवर्कचे z पॅरामीटर मिळतात तेव्हा आपण हे z पॅरामीटर पुन्हा h पॅरामीटर मध्ये कन्व्हर्ट करू शकतो आपल्याकडे नेटवर्क मध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या इंटरकनेक्शनसाठी हे लागू आहे म्हणूनच कदाचित y किंवा g किंवा सब नेटवर्कमुळे आपल्याला मिळणाऱ्या इतर पॅरामीटरसाठी देखील हे लागू आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा त्यांना z पॅरामीटर्स मध्ये कन्वर्ट करू शकता त्यानंतर त्यांची बेरीज करा आणि शेवटचा z पॅरामीटर मॅट्रिक्स हा परत h पॅरामीटर्स मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट केला जाऊ शकते आता दुसरी केस पाहू ज्यात नेटवर्क पॅरलल जोडलेले आहे येथे आपल्याकडे नेटवर्क a आणि नेटवर्क b आहे जेणेकरून जेव्हा त्यांचे पोर्ट व्होल्टेज सारखे असेल आणि मोठ्या नेटवर्कचे पोर्ट करंट म्हणजे इन्डिविजुअल पोर्ट करंटची बेरीज असेल तेव्हा हे पॅरलल कनेक्ट असतात तर याचा अर्थ असा की V1 आणि V2 हे दोन्ही सब नेटवर्कवर वापरलेले आहेत आणि I1I1aI1bआहे आता या बाबतीत सर्किट मध्ये एक कॉमन रेफरन्स असणे आवश्यक आहे म्हणून या बाबतीत हा ह्या दोन्ही सब नेटवर्कसाठी कॉमन रेफरन्स आहे म्हणून आपण त्यांना एकत्र कनेक्ट करू म्हणजे आपल्याला संपूर्ण नेटवर्कचा कॉमन रेफरन्स मिळेल म्हणून जेव्हा आपण त्या सर्वांना पॅरलल मध्ये कनेक्ट करतो म्हणजे कॉमन नेटवर्क जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा सब नेटवर्क पॅरलल मध्ये असतील आता आपल्याला काय करावे लागेल संपूर्ण नेटवर्कचे y पॅरामीटर्स शोधण्यासाठी आपल्याला y पॅरामीटर्सची समीकरणे वापरावी लागतील ही दोन्ही नेटवर्क पॅरलली कनेक्ट आहेत म्हणून आपण पहिल्यांदा y पॅरामीटरची समीकरणे वापरू तर आपण नेटवर्क a साठी काय लिहू शकतो I1ay11aV1ay12aV2a I2ay21aV1ay22aV2a आता नेटवर्क b साठी आपण पुन्हा I1by11bV1by12bV2b आणि I2by21bV1by22bV2b ही समीकरणे लिहू शकतो आता जेव्हा आपण आकृती पाहतो तेव्हा सहजपणे हे लक्षात येते की दोन्ही नेटवर्क पॅरलली कनेक्ट असल्याने आपण म्हणू शकतो की V1V1aV1bV2V2aV2b I1I1aI1bI2I2aI2bआहे तर आता जर आपण या 2 दोन समीकरणांमध्ये इन्डिविजुअल करंटच्या व्हॅल्यू वापरल्या तर आपल्याला काय मिळेल आपल्याला I1I1aI1by11ay11bV1y12ay12bV2 आणि I2I2aI2by21ay21bV1y22ay22bV2 मिळेल संपूर्ण नेटवर्कचे झेड पॅरामीटर्स पुढील प्रमाणे आहेत y11 y12 y21 y22 y11ay11b y12ay12b y21ay21b y22ay22b किंवा yyayb म्हणून थोडक्यात आपण संपूर्ण नेटवर्कचे y पॅरामीटर समीकरण म्हणजे इन्डिविजुअल सब नेटवर्कच्या y पॅरामीटर मॅट्रिक्सची बेरीज असे लिहू शकतो संपूर्ण नेटवर्कच्या y पॅरामीटर्सचे कॅल्क्युलेशन इन्डिविजुअल नेटवर्कच्या इन्डिविजुअल y पॅरामीटर्सची बेरीज म्हणून केल्या जाऊ शकते आता पुन्हा हे कोणत्याही n क्रमांकाच्या पॅरेलली कनेक्टेड टू पोर्ट नेटवर्क पर्यंत वाढवले जाऊ शकते आता तिसरी बाब पाहूया जेथे नेटवर्क कॅस्कॅडेड फॅशनमध्ये कनेक्ट केलेले आहे कॅस्केडेड फॅशन म्हणजे नेटवर्क b ला इनपुट म्हणून नेटवर्क a चे आउटपुट दिले जाते त्यामुळे तुम्ही जर ही आकृती बघितली तर आपण म्हणू की करंट I1आणि व्होल्टेज V1हे ह्या संपूर्ण नेटवर्कचे एकूण व्होल्टेज आणि करंट आहे आणि I2V2हे ह्या नेटवर्कचे आउटपुट पोर्ट आहे आता I2a जे नेटवर्क a चे आउटपुट आहे ते नेटवर्क b ला इनपुट म्हणून I1bअसे दिले जाईल यावरून आपण असे म्हणू शकतो की V2a I2a V1b I1b V2a V1bआणि I2a I1b आहे तर मग या दोन टू पोर्ट नेटवर्कसाठी पहिले आपण नेटवर्क समीकरणे लिहूया म्हणजे आपण काय लिहू शकतो आपण नेटवर्क a साठी लिहू शकतो की इनपुट साइड व्हेक्टर V1a I1a हे नेटवर्क a चे ABCD पॅरामीटर्स आणि नेटवर्क a चे आउटपुट व्हेक्टर V2a I2aयांच्या गुणाकाराच्या बरोबरीचे आहे तसेच नेटवर्क b साठी देखील आपण लिहू शकतो की इनपुट साइड व्हेक्टरV1b I1b म्हणजे नेटवर्क b चे ABCD पॅरामीटर्स आणि नेटवर्क b चे आउटपुट व्हेक्टर V2b I2b यांचा गुणाकार आहे तसेचआकृतीवरून आपण काय निरीक्षण करू शकतो तर आपण असे म्हणू शकतो की V1 I1 V1a I1a त्याचप्रमाणे V2a I2a V1b I1b आहे त्याचप्रमाणे आऊटपुट साईडला आपण काय लिहू शकतो तर V2 V2b आणि I2I2b आहे V2b I2b V2 I2 आता आपल्याकडे आकृतीवरून ही माहिती आहे ही दोन समीकरणे पाहिल्यास आपण काय लिहू शकतो तर आपण लिहू शकतो की V1 I1Aa Ba Ca Da V2a I2a आपल्याला माहित आहे की V2a I2a V1b I1b V1Aa Ba Ca Da V1b I1b आहे पण V1b I1bAb Bb Cb Db V2b I2bआहे म्हणून आपण लिहू शकतो की V1 I1Aa Ba Ca Da Ab Bb Cb Db V2b I2b आहे आता आपल्याला माहित आहे की V2b I2bV2 I2 आहे म्हणून मग शेवटी आपल्याला काय मिळेल तर मग आपण लिहू शकतो की V1 I1Aa Ba Ca Da Ab Bb Cb Db V2 I2असेल तर याचा अर्थ असा आहे की जर नेटवर्क कॅस्केड फॅशनमध्ये कनेक्ट केलेले असेल तर संपूर्ण नेटवर्कचे ABCD पॅरामीटर म्हणजे प्रत्येक सब नेटवर्कच्या ABCD पॅरामीटर्सचा गुणाकार असू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांची तुलना कराता तेव्हा ते A B C D Aa Ba Ca Da Ab Bb Cb Db असेल थोडक्यात तुम्ही हे लिहू शकता की TTaTb इथे T म्हणजे ट्रांसमिशन पॅरामीटर आहे ज्यास ABCD पॅरामीटर देखील म्हणतात मुळात कॅस्केड नेटवर्कसाठी हा फार महत्वाचा गुणधर्म आहे म्हणूनच कॅस्केड नेटवर्कच्या बाबतीत ट्रान्समिशन पॅरामीटर्स खूप उपयुक्त ठरतात एक गोष्ट जी आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण येथे बघत असलेल्या मॅट्रिकचा गुणाकार नेटवर्क Na आणि Nb ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने असणे आवश्यक आहे त्यामुळे जर नेटवर्क b हे नेटवर्क a नंतर असेल तर मेट्रिक्स गुणाकारTaTbअसा होईल TbTaअसा गुणाकार होणार नाही जेव्हा आपल्याकडे खूप मोठे नेटवर्क असते आणि ते कॅस्केड टू पोर्ट नेटवर्कच्या संचाच्या रूपात कनेक्ट केलेले असते तेव्हा संपूर्ण नेटवर्कचे T पॅरामीटर म्हणजे प्रत्येक सब नेटवर्कच्या सर्व T पॅरामीटर्सच्या मॅट्रिकचा गुणाकार असते म्हणजे जर आपण असे म्हटले की येथे n टू पोर्ट नेटवर्क आहेत जे एका मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत तर सर्व n T पॅरामीटर मॅट्रिक्सचा त्या क्रमाने गुणाकार होईल ज्याक्रमाने कॅस्केड नेटवर्क कनेक्ट आहेत आता काही उदाहरणाच्या साहाय्याने ज्या विषयी आपण आतापर्यंत चर्चा केली ती संकल्पना म्हणजे नेटवर्कचे इंटरकनेक्शन समजून घेऊया आता या प्रकरणात इथे आकृती एका टू पोर्ट नेटवर्कचे z पॅरामीटर्स दिले आहेत तर दुसर्या नेटवर्कचे z पॅरामीटर आपल्याला शोधणे आवश्यक आहे हे दोन्ही सीरिजमध्ये जोडलेले असल्यामुळे आपण फक्त दुसर्या टू पोर्ट नेटवर्क चे z पॅरामीटर्स घेऊ शकतो कारण तुम्ही पाहत असलेले हे दुसरे टू पोर्ट नेटवर्क आहे आणि संपूर्ण नेटवर्कचे z पॅरामीटर मिळविण्यासाठी आपण या दोन z पॅरामीटर मेट्रिक्सची बेरीज करू शकतो म्हणजे आपल्याला वरच्या नेटवर्कचे z पॅरामीटर्स माहित आहेत म्हणून पुढे आपल्याला खालच्या नेटवर्कचे z पॅरामीटर्स शोधायचे आहेत आता जर तुम्ही या टू पोर्ट नेटवर्कचा अभ्यास केला तर हा T नेटवर्कचा एक प्रकार असल्याचे म्हणू शकता म्हणून आपण या प्रकारच्या नेटवर्कचे पॅरामीटर्स z12bz21b 10 z11bz22b असे लिहू शकतो दुसऱ्या टू पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत म्हणजे नेटवर्क Nbच्या बाबतीत आपण Z पॅरामीटर मॅट्रिक्सचे सर्व घटक 10 आहेत अशाप्रकारे Z पॅरामीटर मॅट्रिक्स संकलित करू शकतो आणि पहिल्या टू पोर्ट नेटवर्कसाठी आपल्याकडे आधीपासूनच Z पॅरामीटर्स आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण नेटवर्कचे झेड पॅरामीटर सहज मिळवू शकतो म्हणून मग आपण काय लिहू शकतो तर zzazb12 8 8 20 10 10 10 10 22 18 18 30 आहे परंतु V1z11I1z12I222I118I2 आहे आणि V2z21I1z22I218I130I2 आहे तसेच इनपुट पोर्टवर देखील V1VS 5I1आहे आणि आउटपुट पोर्टवर V2 20I2I2 V220आहे वरील दोन्ही समीकरणे जर Z पॅरामीटर च्या पहिल्या समीकरणात वापरले तर VS 5I122I1 1820V2आणि हे सोडवल्यास VS27I1 0 9V2 मिळेल त्याचप्रमाणे हेच जर आपण Z पॅरामीटर च्या दुसऱ्या समीकरणात वापरले तर V218I1 3020V2आणि हे सोडवल्यास I12 518V2मिळेल वरील दोन्ही समीकरणांचा वापर करून VS272 518V2 0 9V22 85V2मिळेल म्हणजेच V2VS12 850 3509 असेल त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सर्किट दिलेले असल्यास तुम्ही ते टू पोर्ट सब नेटवर्कमध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि या प्रकरणात नेटवर्क सीरिजमध्ये कनेक्ट केलेले असल्याने आपण Z पॅरामीटर्सचा उपयोग या विशिष्ट उदाहरणात दिलेल्या V2VSचे उत्तर शोधण्यासाठी करू शकतो आता आपण सर्किटचे Y पॅरामीटर्स शोधण्याची गरज असलेले आणखी एक उदाहरण घेऊया तर तुम्हाला हे टू पोर्ट सब नेटवर्क पॅरलली जोडलेले दिसत आहे त्यामुळे आपण Y पॅरामीटर्स सहज शोधू शकतो म्हणजे आपण काय करू शकतो तर आपण इन्डिविजुअल सब नेटवर्कचे Y पॅरामीटर्स शोधू शकतो तसेच इन्डिविजुअल सब नेटवर्क म्हणजे एक हे सब नेटवर्क आहे आणि दुसरे हे सब नेटवर्क आहे तर आपण Y पॅरामीटर्सचे स्वतंत्र घटक कसे संकलित करतो हे जर तुम्हाला Y पॅरामीटर्सच्या बाबतीत आठवत असेल तर आपण लिहू शकतो की y12ay21a j4y11a2j4y22a3j4 y12by21b 4y11b4 j2y22b4 j6 त्यामुळे yyayb6j2 4 j4 4 j4 7 j2 S तर याबरोबरच आपण आपले आजचे व्याख्यान संपवु शकतो ज्यामध्ये आपण विविध टू पोर्ट नेटवर्कच्या इंटरकनेक्शन बद्दल चर्चा केली म्हणून या सत्रात आपण असे म्हणू शकतो की मागील व्याख्यानांमध्ये आपण चर्चा केलेले विविध टू पोर्ट पॅरामीटर्स हे मोठ्या नेटवर्कचे विश्लेषण करण्यासाठी कोणतीही पद्धतीने इंटरकनेक्ट केल्या जाऊ शकतात धन्यवाद